तेव्हा इथे अजून एक उदाहरण घेऊया तर या मागील उदाहरणासाठी फेजर डायग्राम काढण्यापूर्वी या केसमध्ये या सगळ्या पॉवर दाखवल्या आहेत परंतु V1 V2 V3 ही फेजर क्वांटिटी दिलेली आहे तेव्हा इथे V1 38 47 अँगल 59 5 o असे आहे तर या केस मध्ये हे V1 आहे हे V2 आहे हे V3 आहे तर आता हे V1 38 47 अँगल 59 5 o असे लिहत आहे तेव्हा आपण हे वेक्टर मध्ये शिकलो आहोत तर इथे V1 38 47 अँगल 59 5 o असे आहे आणि V2 76 92 अँगल 30 5 o असे आहे V3 14 2 j 15 92 आहे तर इथे आपण V1 V2 V3असे केल्यावर हे आपल्याला 100 अँगल 0 o असे मिळते म्हणजेच इथे आपल्याला मॅग्निट्युड ऍड करायचे नाहीत तर फेज अँगल विचारात घ्यायचे आहेत तेव्हा इथे j 38 5 o असे येते म्हणजेच हे 38 47 cos 59 5 o j 38 47 sin 59 5 o असे आहे त्याचप्रमाणे यासाठी देखील इथे आधीच हे लिहिलेले आहे हे समजण्यासारखे देखील आहे तेव्हा आता आपण हे पुढचे उदाहरण पाहूया हे उदाहरण फार मजेशीर आहे आणि आपल्याला त्याची बरीच मदत होईल उदाहरणार्थ हे साधे सीरीज सर्किट आहे आणि यातून होणारे करंटचे मॅग्निट्युड I 35 एम्पिअर आहे तर समजा इथे ही अशी इन्स्टंटटेनिस पोलारिटी आहे आणि हे करंट या सिरीज सर्किट मधून असे फ्लो होत आहे व हे अप्लाइड होल्टेज V आहे तर इथे या रेझिस्टर R च्या एक्रॉसचे होल्टेज 25 V दिलेले आहे तर इथे हे 25 V मॅग्निट्युड आहे अँगल माहित नाही तसेच इथे या इंडक्टर आणि हा छोटा रेझिस्टन्सच्या एक्रॉसचे होल्टेज 40 V दिलेले आहे तर इथे हे 40 V मॅग्निट्युड आहे आणि या कपॅसिटर च्या अक्रॉस चे होल्टेज V345 V आहे हे 45 V मॅग्निट्युड आहे आणि या पॉईंट पासून ते या पॉईंट पर्यंत चे होल्टेज V4 50 V असे दिलेले आहे तेव्हा इथे DC सर्किट प्रमाणे एड करू नका जर तुम्ही हे 40 25 65 असे केले तर ते चुकीचे आहे कारण इथे आपल्याला फेज अँगल देखील विचारात घ्यायचे आहे परंतु आपल्याला इथे फक्त मॅग्निट्युड माहित आहेत इथून ते इथेपर्यंत हे 50 V आहे म्हणजेच इथे काही फेज अँगल देखील आहे आणि या कपॅसिट च्या एक्रॉस चे होल्टेज 45 V आहे तेव्हा इथे हे सर्व मॅग्निट्युड आहे तर इथे आपल्याला हा R नंतर हा r तसेच हा L आणि सप्लाय होल्टेज ची फ्रिक्वेन्सी f आणि हे सप्लाय व्होल्टेज V शोधायचे आहे आणि इथे हे करंट I 35 एम्पिअर असे दिलेले आहे तर आता आपण हे उदाहरण सोडवूयात इथे V1 25 V V240 V V345V आणि हे V450 V असे दिलेले आहेत हे सर्व मॅग्निट्युड आहेत तेव्हा सामान्यपणे करंट मॅग्निट्युड V X असे असते उदाहरणार्थ या सर्किट मध्ये आपल्याला हे फ्लो होणारे करंट I दिलेले आहे समजा हे होल्टेज V3 55 V आहे आणि हा कपॅसिटर C 50 मायक्रो फॅरेड आहे तेव्हा हे करंट चे मॅग्निट्युड आहे आणि जर हा Xc रिऍक्टन्स असेल तर I 35 V Xc असे येईल परंतु Xc 1 ωc म्हणजेच जर आपण इथे हे Xc 1 ωc असे टाकले तर आपल्याला हे V ω cI35 असे मिळते आणि हे होल्टेज V3 आहे तेव्हा इथे हे Vc माहित आहे आणि ω2 π f तेव्हा यावरून आपल्याला f मिळेल तर अशाप्रकारे f ची व्हॅल्यू काढता येईल तेव्हा जर तुम्ही इथे पाहिले तर हे V3 Xc V3 1 ω c असे आहे आणि यावरून आपल्याला f2 475 KHz असे मिळते त्याचप्रमाणे V1 हे या रेझिस्टन्स R च्या एक्रॉसचे होल्टेज 25 V आहे आणि हे करंट I 35 एंपियर आहे तेव्हा R V I 25 35 0 714 Ω असे मिळते तर आता आपला R 0 714 Ω आणि f 2 475 KHz आहे आता पुढचे आहे आता पुढचे या डायग्राम मध्ये पहा आता इथे या सर्किट मध्ये पहा इथे या रेजिस्टन्स R च्या एक्रॉसचे होल्टेज V1 25 V आहे आणि हे V2 40 V आहे आता हे सर्किट असे आहे इथे हा रेजिस्टन्स R r हा अजून एक रेजिस्टन्स L इन्डक्टन्स आणि नंतर हा कॅपॅसिटन्स आहे आता हे या पॉईंट पासून ते या पॉईंट पर्यंतचे होल्टेज V4 50 V आहे या रेजिस्टन्स R च्या एक्रॉसचे होल्टेज V1 25 V आहे तसेच या इन्डक्टन्स च्या एक्रॉसचे होल्टेज V 40 V दिलेले आहे परंतु ही फेजर कॉन्टिटी आहे म्हणजेच इथे काही अँगल देखील असेल तेव्हा या केस मध्ये या रेजिस्टन्स R च्या एक्रॉसचे होल्टेज V1 25 V आहे तर इथे आपण हे 25 V रेफरन्स घेऊयात इथे हे V2 40 V आहे हे V1 आहे आणि हे होल्टेज V4 50 V आहे आणि इथे हा अँगल 𝛉 होत आहे कारण इथे वोल्टेज चे मॅग्निट्युड दिलेले आहे तेव्हा या केस मध्ये आपल्याला सर्व मॅग्निट्युड माहीत आहेत तेव्हा आधी आपल्याला हे अँगल शोधावे लागतील त्यासाठी आपण या ट्रँगल साठी को साइन लॉ वापरूया तर सामान्यपणे हे असे आहे समजा हा अँगल A आहे आणि याची विरुद्ध बाजू a आहे समजा हा अँगल B आहे आणि याची विरुद्ध बाजू b आहे समजा हा अँगल C आहे आणि याची विरुद्ध बाजू c आहे आता हा राईट अँगल ट्रँगल आहे त्यावरून मी हे A θ असे घेत आहे तेव्हा तिथे हे cosine A b2 c2 a2 2bc असे येईल हा माझा b आहे तर हे 502 252 402 2 50 25 असे येते मी इथे फक्त हा फॉर्म्युला वापरत आहे हा फॉर्म्युला इथे लिहिले हे आपण क्लास 11 मॅथेमॅटिक मध्ये त्रिगोनामेट्री मध्ये पाहिले आहे तेव्हा हे आपण 402 502 252 2 50 25 cos θ असे देखील लिहू शकतो तर यावरून आपल्याला cos θ 0 61 असे मिळते आणि या बाजूला म्हणजेच हॉरिझॉन्टल साईड 50 cos 52 4o आहे कारण θ 52 4o आहे तेव्हा हे अंदाजे 50 cos 52 4 o 30 5 असे येते त्याचप्रमाणे इथे हे 25 V वोल्टेज या रजिस्टर R च्या अक्रॉस ड्रॉप होत आहे म्हणून हे 30 5 25 5 5 V असे येते तेव्हा r या रजिस्टरच्या अक्रॉस ड्रॉप होणारे वोल्टेज 5 5 V आहे म्हणजेच इथे r 5 5 आणि I 35 एंपियर दिलेले आहे हे कॅल्क्युलेशन नंतर करूयात इथे हे वर्टीकल 50 sine 52 4 o 39 61 असे मिळते तर यावरून आपल्याला θ 52 5 o मिळत आहे आणि हे होल्टेज 30 5 V आहे आणि हे r च्या अॅक्रॉस 5 5 V आहे आणि इथे या इंडक्टर L च्या एक्रॉस ड्रॉप होणारे वोल्टेज 39 61 o असेल कारण जर आपण हे r j L ω असे घेतले तर हा या इंडक्टर L चा इम्पीडन्स असणार आहे म्हणून इथे हा r आहे आणि यासाठी इथे हे वर्टिकल प्रोजेक्शन 39 6 असे येत आहे तेव्हा या इंडक्टर L च्या एक्रॉस ड्रॉप होणारे वोल्टेज 39 61 V असेल म्हणून या इंडक्टर L च्या एक्रॉस ड्रॉप होणारे वोल्टेज 39 61 V असेल हे r च्या एक्रॉस 5 5 V आहे म्हणून हा r 0 157 Ω आहे त्या प्रमाणे I X L 39 61आहे आणि X L L ω आहे तर हे XL L ω L 2𝝅 f इथे f 2 475 KHz आहे तिथे हे हर्ट्झ किलो हर्ट्झ मध्ये कन्वर्ट केले आहे आणि हे 2𝝅 मल्टिपल आहे आणि हे XL 39 6 आहे तेव्हा यावरून L 0 073 मिलीहेन्री असे मिळते तर अशाप्रकारे हे केले आहे आता नंतर सप्लाय होल्टेज V आहे तर इथे हे सर्किट असे आहे तिथे हा रेझिस्टर R नंतर हा रेझिस्टर r आणि हा इंडक्टर आणि नंतर कपॅसिटर आहे आणि इथे असे सप्लाय होल्टेज V आहे तर या रेझिस्टर R च्या एक्रॉस V1 हे होल्टेज या इंडक्टरच्या एक्रॉस V2 हे होल्टेज कपॅसिटर च्या एक्रॉस V3 हे होल्टेज आणि या पॉईंटपासून ते या पॉईंट पर्यंत हेV4 हे होल्टेज आहे तर इथे V1 25 V V240 V आणि V4 50 V व V3 45 volt आहे तर या फेजर डायग्राम वरून आपण हे V V4 V3 असे लिहू शकतो म्हणजेच इथे ही सर्किट डायग्राम आहे आणि ही फेजर कॉन्टिटी आहे इथे आपण हे वेक्टर घेतले आहेत जर तिथे फेजर डायग्राम मध्ये पाहिले तर हे V3 आहे आणि हे V4 आहे तेव्हा हे VV4 V3 असे आहे हे नेहमी फेजर असणार आहे मी इथे तो दाखवलेला नाही परंतु हे समजण्यासारखे आहे तर हे VV4 V3 असे आहे तेव्हा फेजर फॉर्म मध्ये हे असे असणार आहे तर हे पूर्ण इथून ते इथे पर्यंत V4 असणार आहे हे V V1V2 V3 आहे या कपॅसिटर चा अॅक्रॉस चे होल्टेज V3V c 45 V आहे तर या फेजर डायग्राम मध्ये हे 39 61 असे येत आहे म्हणजेच इथून ते इथे पर्यंत हे 45 39 61 असे येईल कारण VV4 V3 आहे अशाप्रकारे हे V3 कॅल्क्युलेट केले आहे असे हे मजेशीर उदाहरण होते तेव्हा जर आता हा डिफरन्स घेतला तर हा भाग 45 39 61 असा येईल तेव्हा इथे आपले करंट I म्हणजेच इथे हे b 25 V आणि या रेझिस्टर अॅक्रॉस होल्टेज ड्रॉप 5 5 V आहे तर इथे आपल्याला I 35 अँगल 0 o असे मिळत आहे हे माझे रेफरन्स करंट आहे इथे होल्टेज मागे आहे हे लॅंगींग होल्टेज आहे कारण होल्टेज फेजर इथे येत आहे तेव्हा या करंट आणि होल्टेज मधील अँगल 𝜶 कॅल्क्युलेट करावा लागेल तर इथे हे 𝜶 tan 1 5 39 25 5 5 35 50 o असे मिळत आहे तर हे एक आपण कॅल्क्युलेट केले आहे तसेच इथे हे कपॅसिटर च्या एक्रॉसचे होल्टेज V3 ड्रॉप केलेले आहे इथे हे असे व्हर्टिकली दाखवले आहे म्हणजेच इथे हे होल्टेज चे मॅग्निट्युड V 31 V असे येत आहे हा राईट अँगल ट्रँगल आहे म्हणून इथे हे √ 5 52 25 5 52 असे येते तेव्हा हे अंदाजे 31 V येते आणि 𝜶 tan 1 5 39 25 5 5 10 o असे येते तर इथे पॉवर फॅक्टर cos 10 o 0 9848 आहे आणि या R व r दोन रेझिस्टरच्या एक्रॉसचे होल्टेज आहे तेव्हा हे एकूण रेजिस्टन्स आहे आणि करंट I आहे म्हणून I2 r 1 0669 किलो वॅट असे मिळते त्याप्रमाणे जर आपण PVI cos 𝛂 31 35 0 9848 केले तरी देखील आपल्याला 1 0669 किलो वॅट असे मिळते तर हे I2 r cos 𝛉 सोबत मॅच झाले पाहिजे आता या पुढील उदाहरणामध्ये हे फक्त 231 असे दिलेले आहे म्हणजेच इथे ही 231 V RMS व्हॅल्यू आहे आणि पूर्ण वेळ इथे आपण हे 231 अँगल 0 o असे विचारात घेणार आहोत आणि दुसरी म्हणजे पॉवर फॅक्टर 0 8 लेगिंग दिलेला आहे जेव्हा हे लेगिंग असे म्हटलेले असते तेव्हा करंट होल्टेज पेक्षा मागे असते इथे पॉवर फॅक्टर 0 8 लेगिंग दिलेला आहे म्हणजे करंट होल्टेज पेक्षा मागे आहे तर करंट लेगिंग आहे आणि हा लोड 10 किलो व्होल्ट एंपियर म्हणजेच 10000 व्होल्ट एंपियर आहे आता इथे आपल्याला काय करायचे आहे तर इथे आपल्याला हा पॉवर फॅक्टर 0 95 असा वाढवायचा आहे हा आधी 0 8 आहे आणि तो 0 95 करण्यासाठी इथे आपल्याला एक शंट कपॅसिटर जोडावा लागेल तेव्हा इथे आपल्याला या करंट Ic ची व्हॅल्यू आणि या एकूण कपॅसिटरची व्हॅल्यू शोधायची आहे तर इथे पहा कि कपॅसिटर C ची कोणती व्हॅल्यू पॉवर फॅक्टर 0 95 करत आहे आणि कपॅसिटर जोडण्या आधी आणि जोडल्यानंतर किती करंट फ्लो होत आहे ते पहा तर इथे हे सर्किट नसणार आहे हे I IL म्हणजे इथे जोडलेले नसावे हे साधे सर्किट आहे म्हणून इथून हे काढुन टाकु तर इथे हे असे करंट फ्लो होत असावे हे काढून टाका आणि तिथे हा वोल्टेज सोर्स आहे तर यावेळी हे I IL असे आहे आणि हे असे जोडल्यानंतर आपल्याला यातून किती करंट फ्लो होत आहे आणि एकूण पॉवर फॅक्टर हा 0 95 लेगिंग झाला पाहिजे ते शोधायचे आहे म्हणजेच आपल्याला हा एकूण पॉवर फॅक्टर होण्यासाठी कपॅसिटर C ची व्हॅल्यू शोधायची आहे तेव्हा हा कपॅसिटर जोडण्या पूर्वी इथे लोड मधून किती करंट फ्लो होत आहे ते शोधूया तर इथे लोडची अँपरन्ट पॉवर 10000 KVA दिलेली आहे आणि होल्टेज 231 V दिलेले आहे तेव्हा करंट P V 10000 231 43 29 एम्पिअर असे असेल आता हा पॉवर फॅक्टर 0 8 लेगिंग दिलेला आहे तर हा पॉवर फॅक्टर 36 9 आहे म्हणजेच करंट 43 29 अँगल 36 9 o आहे जेव्हा पॉवर फॅक्टर लेगिंग असतो तेव्हा करंट लेगिंग असते आता हे करंट 43 29 अँगल 36 9 o आहे आता आपण कपॅसिटर जोडलेला आहे जेव्हा आपल्याला हे उदाहरण सोडवायचे असते तेव्हा सर्वात आधी तुमच्या वहीमध्ये हे सर्किट काढा आता आपल्याला हा एकूण पॉवर फॅक्टर 0 95 लेगिंग करायचा आहे तर या केस मध्ये काय घडेल तर इथे समजा नवीन पॉवर फॅक्टर cos 𝛅 0 95 असा आहे म्हणून 𝛅 18 2 o लेगिंग आहे आता पिवर कपॅसिटर होल्टेज V सोबत 90 o ला लीडिंग करंट घेतो आणि इथे हे करंट Ic होल्टेज सोबत परपेंडीकुलर असणार आहे आणि वोल्टेज च्या पुढे 90 o असणार आहे तर तुम्ही इथे पाहिले तर तुम्हाला सुरुवातीला हे होल्टेज V231 अँगल 0 o असे दिसते पण आपण हे IL घेतले आहे आणि हे करंट 43 29 अँगल 36 इथे हे करंट लेगिंग आहे आता हा कपॅसिटर जोडल्यानंतर हे कपॅसिटीव करंट व्होल्टेज च्या पुढे 90 o जाईल तर हे Ic आहे तर इथे हे फेजर आहे आणि आपण ज्या प्रमाणे वेक्टर साठी केले तसेच इथे देखील करायचे आहे आपण इथे हे Ic बनवत आहोत आणि हा भाग म्हणजेच हा डेल्टा आहे आणि हा पॉवर फॅक्टर 0 95 आला पाहिजे तेव्हा इथे आपल्याकडे हा नवीन पॉवर फॅक्टर अँगल 18 2 o आहे आपल्याला हा पॉवर फॅक्टर 2 95 ने वाढवायचा आहे तर हा q आहे आणि हा y आहे असे समजू या तेव्हा यावरून हे माझे IL 43 29 अँगल 36 9 o असे आहे तर हे x आहे x IL cos 36 9 o असे येते हे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन आहे तेव्हा हे 34 63 आहे आणि आता हा y आहे आणि हा डेल्टा आहे तेव्हा tan 𝛅 yx असे आहे म्हणून yx tan 𝛅 असे येईल तेव्हा इथे x 34 63 आहे आणि 𝛅 18 2 o आहे कारण आपल्याला पॉवर फॅक्टर 0 95 लेगिंग हवा आहे म्हणून हे 18 2 o आहे तेव्हा इथे हे y 11 39 असे येते ही उंची y 11 39 आहे म्हणजेच इथे Ic या करंट चे मॅग्निट्युड हे 43 29 11 39 असे येईल हे कपॅसिटीव्ह करंट चे मॅग्निट्युड आहे तेव्हा हे Ic इथे रेडियल दाखवले आहे त्याच प्रमाणे इथे q हे व्हर्टिकल प्रोजेक्शन आहे आणि q IL sin θ असे आहे तर हा माझा q आहे आणि हे q IL sin θ 43 29 sin 36 9 o असे आहे तेव्हा हे 26 असे येत आहे तेव्हा त्या केसमध्ये हा y 11 39 आहे आणि ते IL आहे माफ करा हे 43 29 नाही इथे हे q आहे आणि म्हणून Ic q y असे आहे म्हणून येथे q 26 आहे आणि आपल्याला y 11 39 असे मिळाले आहे तेव्हा q y हे माझे कपॅसिटर करंट असणार आहे आणि इथे मी हे विसरलो आहे ही व्हर्टिकल लाईन माझी IL 43 29 आहे तर हे Ic q y 26 11 39 असे आहे तेव्हा जर हे केले तर हे सप्लाय करंट I √ x2 y 2 √34 632 11 392 36 46 एम्पिअर असे येईल मी चुकून इथे हे लूप करंट घेतलेले आहे तर इथे ते Ic q y 14 61 एम्पिअर येते तेव्हा Ic ω C V तेव्हा इथे आपल्याला ω माहित आहे Ic माहित आहे त्यावरून C ची व्हॅल्यू काढता येईल तर इथे हे Ic 14 61 आहे ω 2 𝝅 f 2 𝝅 50 आणि V 231 V आहे तेव्हा या व्हॅल्यू टाकल्यावर आपल्याला C 201 मायक्रो फॅरॅड असे मिळते तेव्हा याच प्रमाणे दुसरी गोष्ट अशी दिली आहे की इथे हे पॅरलल सर्किट आहे आणि हे 100 V आहे म्हणजे इथे हे 100 अँगल 0 असे आणि हे 6 j 8 आणि हे 4 j 3 असे आहे आणि इथे आपल्याला I1 व I2 हे शोधायचे आहेत तेव्हा या केसमध्ये हे b 100 अँगल 0 आहे म्हणून इथे I 100 6 j 8 10 अँगल 53 2 o एम्पियर असे मिळते आणि I2 100 अँगल 0 4 j 3 16 j 12 20 अँगल 36 8 o एम्पियर असे मिळते आणि इथे KCL अप्लाय केल्यानंतर I I1 I2 22 35 अँगल 10 3 o असे मिळते हे I आहे परंतु दुसऱ्या प्रकार कॅल्क्युलेशन सोप्या पद्धतीने करण्यासाठी हे Y 1 Z म्हणजेच एडमिटन्स असे लिहू शकतो म्हणून Y1 1 Z 1 6 j 8 0 06 j 0 08 असे येते आणि त्याचप्रमाणे Y2 1 Z 1 4 j 3 01 6 j 0 12 असे मिळते तर इथे हे Y1 0 06 j 0 08 असे येत आहे म्हणून g 10 06 व b 1 0 08 आहे त्याचप्रमाणे Y2 1 Z 1 4 j 3 0 16 j 0 12 असे आहे तेव्हा g2 0 16 आणि b2 0 12 असे येईल तेव्हा इथे हे पॅरलल रेजिस्टन्स प्रमाणेच 1Z 1Z1 1 Z2 करावे लागेल तेव्हा इथे हे 1Z 1Z1 1 Z2 Y Y1 Y2 असे होईल तर पॅरलल सर्किट मध्ये एडमिटन्स सिरीज रेजिस्टन्स series resistance प्रमाणे एड होतात तेव्हा जर हे एड केले तर आपल्याला Yg j b म्हणजेच इथे g हा कण्डक्टॅन्स आणि b हा ससेप्टन्स मिळतो तेव्हा g g1 g2 असे येते म्हणून इथे g 0 22 आणि b b1 b2 0 04 असे मिळते तर हे Yg jb 0 22 j 0 04 असे आहे आता I V Z असते परंतु 1 Z Y आहे तेव्हा हे I VY येईल तर इथे b 100 अँगल 0 आहे आणि हे Y आहे जर आपण यांची मल्टिप्लिकेशन केली तर आपल्याला हे 22 35 अँगल 10 3 एम्पिअर असे आधी प्रमाणेच मिळते तसेच I 1V Y 1 10 अँगल 53 2 o एम्पिअर असे मिळते आणि I 2100 अँगल 0 Y 2 20 अँगल 36 8 o एम्पिअर असे मिळते तर इम्पेडन्स आणि ऍडमिटन्स दोन्ही घेऊन आपल्याला सारखेच उत्तर मिळते तर ऍडमिटन्स घेऊन हे थोडे सोपे होते कारण हे पोलर टू रेक्टांगुलर आणि रेक्टांगुलर टू पोलर करणे आणि कॅल्क्युलेट करणे सोपे आहे आणि इथे या फेजर डायग्राम मध्ये हे V रेफरन्स घेतलेले आहे आणि इथे I1 10 एम्पिअर हे होल्टेज V पेक्षा 53 2 o ने लेगिंग आहे आणि I2 20 एम्पिअर हे 36 8 o ने लीडींग आहे म्हणून इथे पॉवर फॅक्टर cos 10 3 o 0 9838 मिळत आहे आणि इनपुट पॉवर VI cos θ 2198 793 वॅट असे येत आहे त्याचप्रमाणे P 1I1 2 R 1 म्हणजेच हे ब्रांच 1 साठी 10 10 6 600 वॅट ब्रांच 2 साठी हे I2 2 R 2 20 20 4 1600 वॅट तर एकूण इथे 2200 वॅट मिळत आहे इथे हे 2198 793 वॅट असे येत आहे कारण ही डेसिमल प्लेस केली आहे जर हे तीन प्लेस करता ट्रँकेत केले किंवा पाच डेसिमल प्लेसेस करता घेतली तर 2200 वॅट येते उदाहरणार्थ मी इथे पॉवर फॅक्टर 5 डेसिमल प्लेसेस पर्यंत घेतला आहे आणि म्हणून इथे हे 2199 9 6 2200 वॅट येत आहे इथे चार डेसिमल प्लेस पर्यंत घेतला आहे आणि म्हणून हे 2198 793 वॅट येत आहे परंतु हे मॅच होत आहे